तर आपण आता काय करणार आहोत कि आपण आता 2D केस पाहणार आहोत आणि थोडा जास्त वेळ याच्या वर आपण व्यतीतखर्च करणार आहोत कारण आपण ज्या scattering प्रॉब्लेम सोबत सुरवात केली होती तो 2Dच होता तर आपण या ग्रीन्स function चा उपयोग करणार आहे बरोबर चाल तर मग 2D ग्रीन्स function कडे जाऊयात आता आपण आपल्याला आधीपासून माहित असलेले तरंग समीकरण पाहुयात कारण ते तुम्ही आधी एकदा किंवा दोनदा पहिले आहे हि ती तरंग समीकरण आहे जी आपण लिहिली होती आपण इथे कसे आलो आपण मॅक्सवेलस समीकरण घेतले होते बरोबर आणि काही सिम्प्लिफायिंग assumptions घेतले होते ते काय होते उदाहरणासाठी मी TM ध्रुवीकरण विचारात घेतले होते 2D समस्या आणि हे सगळे assumptions मी घेतले होते आणि मी ते च्या स्वरूपात घेतले होते मागच्या module प्रमाणे हा माझा होता तर हे समीकरण आपल्याला माहित आहे आपल्याला ग्रीन्स function ची व्याख्या देखील माहित आहे आपण या प्रकाराचे समीकरण पहिले होते तर परत हे सगळे तुमच्या सगळ्यांसाठी एक उजळणीच आहे मला जर ग्रीन्स function चे सिद्धांत वापरायचे असेल तर मी हे G एकदा calculate करेल आणि मग मला दिलेल्या कोणत्यातरी f साठी ते वापरेल हि ग्रीन्स function ची कल्पना आहे तर मग हे इथले समीकरण सोडवणे हे आपले पहिले पाऊल आहे परत मागच्या काही स्लाईडसवरून हे पाहुयात कि समीकरण १ आणि समीकरण २ तयार करण्यासाठी मला काय आणि कशापासून सुरवात करावी लागेल ला G आणि f च्या स्वरूपात हे आपले उद्देश आहे आणि मला हेच पाहिजे त्याच्यासाठी G पाहिजे तर मग समीकरण १ आणि २ पैकी मी कशापासून सुरवात करू विध्यार्थी२ २ ला कश्याने गुणाकार करणार बरोबर तर मी हे घेतो ने गुणाकार आणि नंतर त्याला integrate करणे prime कोऑर्डिनेट्सने दोन्ही बाजूस integrate करणे बरोबर तर मी prime कोऑर्डिनेट्सने गुणाकार करणार आहे म्हणून मी हे परत लिहू शकतो तर आतमध्ये जाते कारण ते ऑपरेटर फक्त unprimed कोऑर्डिनेट्सवरच कार्य करते आणि मग पुढचे पाऊल आहे integrate करणे आणि मी जेव्हा integrate करतो तर ते समीकरण १ सारखेच दिसते बरोबर

असा निष्कर्ष काढला त्याला किंवा म्हणतात मी जेव्हा दोन्ही बाजूस integrate करतो ती वजाबाकी sign आहे कारण इथे या व्याख्या मध्ये ती वजाबाकी sign आहे हि वजाबाकी sign फक्त एक परंपरा आहे विध्यार्थी खरेतर तुम्ही घेतले सुरवातीला तुम्हाला माहीत आहे कारण इथे विध्यार्थी प्रॉब्लेमच्या शेवटी घेतलेली आहे हो हो बरोबर ते फक्त एक परंपरेचा चा भाग आहे त्याच्या मध्ये फारसे असे गूढ नाही समीकरण २ मधून एकदा तुम्ही तुमची व्याख्या निवडली तर सगळ्या वजाबाकी signs स्वतः त्यांची काळजी घेतील तर मी या उदाहरणात ती वजाबाकी sign ठेवणार आहे कारण जे संदर्भ साहित्य आहे चेवसच्या पुस्तकात देखील त्यांनी वजाबाकी sign घेतलेली आहे तर तुम्ही जेव्हा ते साहित्य वाचाल तेव्हा वजाबाकी sign ने तुम्ही चकित नाही होणार ते फक्त एक परंपरेचा भाग आहे विध्यार्थी सर ग्रीन मध्ये G कुठे मिळेल संदर्भ वेळ०३ ४५ हो ते अगदी काहीच नाही तर हे सोल्युशन आहे तर मग हे सोडवण्याआधी आपण हे अंतर्ज्ञानाने हा विचार करूयात हि समस्या सोडवण्यासाठी कोणती coordinate systems घेतली पाहिजे विध्यार्थी पोलार पोलार कोऑर्डिनेट्स बरोबर म्हणजे पोलार कोऑर्डिनेट्स मधे तुमचा ऑपरेटर आठवतोय का नाही ते कोणाला नाही आठवत तर मग आपण ते लिहुयात तर ते 1r आहे हे ऑपरेटर आहे पोलार कोऑर्डिनेट्सचे हो तुम्ही ते विकिपीडिया आर्टिकल मधे पहा आणि ते प्रत्येक वेळास तसे लिहा पण ते तरीदेखील थोडेसे किचकट दिसते तर मग अजून दुसरे कोणते simplifying assumption आपण करू शकतो तर मग या समीकरणाचा थोडासा physicallly अर्थ लावण्याचा प्रत्यन करू माझ्याजवळ डावी बाजू आहे जे एक ऑपरेटर आहे आणि उजव्या बाजूला इम्पल्स ठेवलेला आहे पण ते कोणत्या पॉईंटवर r r' आणि मी जेव्हा तो रिस्पॉन्स r वर ठेवतो तेव्हा त्याचे रिस्पॉन्स काय आहे हे मी शोधणार आहे मग मी हे सगळे सोपे कसे करणार मी थिटा बद्दल काळजी नाही करणार आपण जर कसेतरी या थिटाची निर्भरता काढली तर ते गणिते सोपे होतील आणि मग ते कसे करणार जर तुम्ही इम्पल्सवर उभे राहाल तर तुम्हाला angular symmetry मिळेल का इम्पल्स एका पॉइंटला आहे आणि तुम्ही तिथे उभे राहाल तर तुमच्या अवती भवती थिटाच्या मानाने सगळे सारखेच दिसते बरोबर पण सध्या आपल्या कोऑर्डिनेट्स सिस्टिम मध्ये हे आहे आपण असे म्हणू कि हा आपला इम्पल्स इथे r' ला आहे आणि हा r एक साधारण पॉईंट आहे तर या निरिक्षाकच्या मानाने r जवळ कोण उभा आहे हा इथे निरीक्षक उभा आहे इम्पल्स या इथे आहे तर या निरीक्षकाला काही angular symmetry आहे का विध्यार्थी r बरोबर काय आहे मी जर r'ला मूळ च्या ठिकाणी हलवले तर समजा मी असे करतोय इथे एक छोटेसे परिवर्तन करतो मी हे r इथे हालवतोय आणि r इथेच ठेवतोय आता तो निरीक्षक थिटाच्या मानाने जिथे कुठे असेल मी जर r ची तीच value ठेवली आणि हा निरीक्षक असा अवती भवती फिरतोय थिटाच्या मानाने तिथे कोणतेच ओरिएंटेशन नाहीये पण समस्येचं भौतिकशास्त्र बदलले का बिलकुल नाही मी माझ्या कोऑर्डिनेट्सचे ठिकाण निवडतो तर कोऑर्डिनेट सिस्टिमचे मूळ हे थोड्या हुशारी ने निवडल्या जाते एकदा का मला या समस्येवर उत्तर मिळाले मला काय करावे लगे तर फक्त मूळ चे ठिकाण बदलावे लागेल आणि मला माझे सामान्य सोल्युशन मिळेल तर सामान्यतः कोणतेच नुकसान न करता आपण r0 ने सुरवात करू शकतो आणि मूळ पासून लांब असलेल्या सगळ्या पॉईंट्सचा आपण विचार करू तर मग या केसमध्ये आपल्याकडे angular symmetry आहे म्हणजे मला जे function किंवा आउटपुट मिळेल त्याला कोणतेच थिटा अवलंबत्व राहणार नाही तर आता थिटावर कोणतेच अवलंबत्व नाही आणि माझ्यासाठी छान आहे कारण या Laplacian मधल्या तिसऱ्या टर्मला शून्य म्हणून सेट करू शकतो ते अंदाजे असून अगदी बरोबर आहे तर मग हे सगळे सोबत घेऊयात मग आपल्याकडे काय आहे आपले समीकरण असे बनते तर मी आता लिहिले मी तसे का लिहीत आहे मी r'0 हे सांगितले होते तर तुम्हाला सारखा कंटाळा येईल तर मग मी पुन्हा असे नाही लिहीत आणि इथे लिहिले आहे हे समजून किंवा आहे हे गृहीतच आहे विध्यार्थी सर संदर्भ ०८ ४२ वेळेला कोऑर्डिनेट्स आहेत बरोबर ते 2 D पोलार कोऑर्डिनेट्स आहेत तुम्ही 3D दंडगोलाकार आणि 3D गोलाकार कोऑर्डिनेट्स बद्दल विचार करत आहात जिथे आहे पण इथे फक्त 2D प्रॉब्लेम आहे तर इथे phi नाहीये तर हे 2D पोलार कोऑर्डिनेट्स लिहूया पण जेव्हा आपण 3D वर जाऊया तेव्हा आपण symmetry साठी गोलाकार कोऑर्डिनेट्स घेऊया तर मग हे कसे दिसते ते एका second order differential equation समीकरणा सारखे दिसते बरोबर तिथे denominator ला 1r आहे चला तर मग पाहुयात कि याचे आपण काय करू शकतो मी एक गोष्ट विसरलो मी असे म्हणतोय तर मग उजवी बाजू काय असेल विध्यार्थी शून्य शून्य बरोबर तर मग मी इथे असे न लिहिता शून्य लिहिले पाहिजे आपण सिंग्युलॅरिटी बद्दल शेवटी बघुयात असे आपण 1D मध्ये पहिले होते आता हे second order homogeneous differential equation समीकरण आहे जे आपल्याला सोडवायचं आहे त्याला आपण थोड्याश्या परिचित असलेल्या फॉर्म मध्ये लिहुयात तर ते करण्यासाठी मी हे समीकरण घेतोय आणि r2 ने सगळीकडे गुणाकार करतोय मला denominator मध्ये 1r नकोय तर मग मी r2 ने सगळीकडे गुणाकार करेल तर मला मिळेल तर मी फक्त r2 ने गुणाकार केले आहे आता ज्यांनी special functions वर एक कोर्से केला आहे त्यांना Bessel differential equation आठवत असेल Bessel differential equation तसे तर कोणालाच आठवणार नाही पण ते असे काहीसे दिसेल जिथे α एक कॉन्स्टन्ट आहे तर तुम्हाला या समीकरणात आणि आपल्या समीकरणात काही साम्य दिसतो का ते जवळ जवळ सारखेच दिसतात माझ्याकडे आता second derivative हा r2 ने गुणाकार केलेला आहे first derivative गुणिले linear term आणि किंवा टर्म आहे बरोबर एक काहीतरी वेगळे आहे आणि ते म्हणजे विध्यार्थी k k बरोबर आहे आणि आपल्याला त्याच्याकडे पाहावे लागेल आणि आपण ते नंतर पाहू पण आता आपण उच्चस्तरीय कल्पना कडे पाहूया हे second order differential equation असल्यामुळे त्याचे दोन स्वतंत्र सोल्युशन आहेत आणि ते Bessel या नावाने ओळखले जातात तर ते स्वतंत्र सोल्युशन आणि तर त्याला Bessel function चा पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार असे म्हणतात तर इथे हा पहिला प्रकार आहे आणि हा दुसरा हि फक्त माहिती आहे मी इथे काहीच शोधले नाही आपण थोडे नशीबवान आहोत कि आपले ग्रीन्स function relation आधी असलेल्या differential equation सारखेच निघाले तर Bessel यांनी केलेले सर्व मेहेनत आपण फक्त काळजीपूर्वक अंगीकृत केली तर हे Bessel function दोन लोकप्रिय पद्धतीने लिहिले आहे पहिली म्हणजे J आणि Y आणि दुसरी म्हणजे J आणि Y चे लिनियर कॉम्बिनेशन ते देखील एक सोल्युशन्स असणार आहेत J आणि Y चे लिनिअर कॉम्बिनेशन हे देखील सोल्युशन्स असणार आहेत तर उदाहरणासाठी मी जर असे घेतले तर मला हे मिळाले तर मग याला काय म्हणतात त्याला Hankel Function असे म्हणतां अजून पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारे त्याला असे लिहू शकतो तर differential equation च्या सोल्युशन्स साठी अजूनही ओरिजिनल सोल्युशन्स चे लिनिअर कॉम्बिनेशन्स हेच आहेत तुम्ही एकतर Bessel s Function किंवा Hankals Function घेऊ शकता जे ह्या differential equation चे सोल्युशन आहे तुमच्याकडे differential equation आहे तुम्हाला G शोधायचे आहे हे आपले मुख्य उद्देश आहे कारण एकदा मी G शोधला कि f सोबत convolve करून मला मिळेल विध्यार्थी तुम्ही लिहू शकता हो मी असे लिहू शकतो मी असे पण लिहू शकतो दोन्ही चालेल विध्यार्ती हो मी कोणते निवडले पाहिजे मला जेव्हा माहित आहे कि ते खरे आहे ते एक असू शकते बर Electromagnetic problems सोडवण्यात कोणतया दोन गोष्टी आपण ऐकल्या आहे एक आहे मॅक्सवेलचे समीकरण आणि दुसरे विध्यार्ती Boundary condition Boundary कंडिशन आता पर्यन्त आपण Boundary कंडिशन बद्दल बोललोच नाही तर कोणता फॉर्म निवडायचा आहे त्याच्यासाठी Boundary कंडिशन आपल्याला मदत करतील पण एक फॉर्म दुसऱ्या पेक्षा जास्त सोईस्कर असेल आपण 1D चे ग्रीन्स Function पाहिले होते आता प्रॉब्लेमवर आधारित मी क्लोज्ड फॉर्म किंवा सिरीज फॉर्म निवडू शकतो तर ते निवडणे सध्या बाजूला ठेवतो तर इथे आपल्या differential equation कडे पाहून असे दिसते कि ते अजून देखील Bessel's differential equation च्या फॉर्म मध्ये नाहीये कारण एक गोष्टीमुळे आणि ती म्हणजे विध्यार्ती k बरोबर तर सर्व प्रथम आपल्या प्रॉब्लेममध्ये α ची value काय आहे विध्यार्ती 0 0 α शून्य आहे तिथे r टर्म कॉन्स्टन्ट नाहीये α 0 समीकरण १ चे समीकरण २ मध्ये जर रूपांतर करायचे असेल तर मला काय करवे लागेल विध्यार्ती हे नवीन variable म्हणून घ्या हे नवीन variable म्हणून घ्या बरोबर समजा मी x घेतले आहे मी जर घेतले त्याचीच तर मला चिंता करायची आहे कि ते एक function आहे मी ते chain रुलच्या स्वरूपात लिहू शकतो आणि मग हे काय होते विध्यार्थी k बरोबर ते k होऊन जाते तर मग ते होऊन जाते हे विचीत्र दिसते तर मग त्या सुब्स्टिट्यूशन ने ते समीकरण कसे होईल तर r हा x बाय r काय म्हणून सुब्स्टिट्यूशन होईल विध्यार्थी k k बरोबर तर माझ्याकडे आहे दुसरा टर्म कसा असेल तो k होईल का k2 k2 बरोबर कारण chain रुलमुले second derivative परत k2 होतो तर मग ते ते r म्हणून मी लिहू शकतो मी असे लिहू शकतो तर ते सारखेच आहे पुढची टर्म 0 तर आपल्यासाठी सगळे k हे निघून जातात आणि मला तेच पाहिजे Bessel's differential equation जे असे आहे तर त्याचा सामान्य फॉर्म आपण असा लिहू शकतो मला माहित आहे कि ते नेमके Bessel Function आहे तर मग मी हे असे लिहू शकतो आणि ते Hankel फॉर्म मध्ये आहे असे समजू शकतो मी Bessel फॉर्म समजला असता पण मी hankel फॉर्म देखील समजू शकतो तर हे असे बरोबर हा differential equation मधला object आहे तर दोन सोल्युशन्स चे लिनिअर कॉम्बिनेशन्स हे त्याचे सोलुशन आहे पण x हा मधला variable आहे मला x मध्ये बिलकुल रस नाही तर मग मी ते परत सुब्स्टिट्युट करून मी ते r च्या स्वरूपात घेईल तर मग डावी बाजू बनते r बरोबर H टाइम्स काय बनते विध्यार्थी k r तर अशा पद्धतीने हे दोन function म्हणजे ग्रीन्स function आपण लिहू शकतो तर इथे असे दिसते कि जास्त कष्ट न करता कारण ते कष्ट Bessel यांनी केले आहे आपल्याला r मिळाले आपल्याला ग्रीन्स function साठी Bessel चे काही प्रमाण मिळाले हि एक छोटीशी माहिती आहे हे J0 आणि H0 functions कसे दिसतात कारण H1 आणि H2 हे J0 आणि Y0 ने बनलेले आहे ते सारखेच का दिसतात जर मी हे इथे प्लॉट केले समजा हे x म्हणून प्लॉट केले तर J0 असे दिसते तर असा आहे आणि Y0 कडे सिंग्युलॅरिटी आहे आणि दोघेही मोठ्या r साठी कमी कमी होत जातात तर हे function कसे दिसते त्याच्यासाठी आपल्याकडे गणिती अंतर्ज्ञान पाहिजे तर मग ग्रीन्स function G ची गणिती अडचण कोणत्या पॉईंटला असेल r हा शून्यच्या बरोबर आहे कारण तो तोच पॉईंट आहे जिथे Y येणार आहे तर हे आपल्या 1D ग्रीन्स function सारखे नाही हे बघणे थोडेसे मनोरंजक असणार आहे